सर्वांना नमस्कार डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे हे डेफिनेशनन डिजास्टर रिस्क कम्युनिकेशनवर केंद्रित आहे मी क्योटो विद्यापीठातील डिजास्टर प्रिव्हेंशन रिसर्च इन्स्टिट्युट येथील सुभज्योती समद्दार आहे आणि डिजास्टर रिस्क कम्युनिकेशन बद्दल आपण बोलू आम्हाला माहित आहे की डिजास्टर रिस्क कम्युनिकेशन फार महत्वाचे आहे कारण आपणास प्रिव्हेंशन कृती करण्यास किंवा डिजास्टरं विरूद्ध तत्परता दाखविण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे चला घराचे रिकामे करणे किंवा पूर प्रतिरोधक इमारतींचा वापर करून घराचे पुनर्निर्माण तर लोकांनी हे का केले पाहिजे कारण त्यांना हे माहित असणे आवश्यक आहे की हे महत्त्वाचे आहे आणि भविष्यातील डिजास्टरंपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मी हे केले पाहिजे आता या प्रक्रियेत कोण सामील आहेत दोन पक्ष असताना याचा अर्थ काय आहे एक त्यांना लोकांमध्ये जाणीव रिस्क वाढवायची आहे आणि दुसरी म्हणजे नैसर्गिक डिजास्टरंचा रिस्क असलेले लोक आता या दोन्ही पक्षांना परस्पर संवाद करावा लागणार आहे आणि इतर पक्षदेखील यात सामील आहेत तर या प्रक्रियेस आम्ही डिजास्टर रिस्क कम्युनिकेशन म्हटले तर या संपूर्ण प्रक्रियेचा तपशील पाहू या ज्यास आपण रिस्क कम्युनिकेशन किंवा डिजास्टर रिस्क कम्युनिकेशन म्हणतो रिस्क कम्युनिकेशन जेव्हा आपण रिस्क कम्युनिकेशन ठीक म्हणतो तेव्हा याचा काय अर्थ होतो म्हणून रिस्क कम्युनिकेशनत किंवा डिजास्टर रिस्कच्या कम्युनिकेशन मधील मी अधिक व्यापक दृष्टीकोनातून बोलत आहे तेथे स्थानिक सरकारसारखे एक सेण्डर असावे आपण रिक्त व्हावे अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणूनच डिजास्टर रिस्क कम्युनिकेशन मधे प्रथम आहे आम्हाला एक पाठविणारा ठीक आहे आणि ते काय करतात ते रिस्क आणि लोकांना काय करता येईल याविषयी संदेश माहिती पाठवते तर सेण्डर ते लोकांना माहिती पाठवत आहेत ते रिसीव्हर आहेत तर तेथे एक सेण्डर एक रिसिव्हर आणि दुसरा महत्वाचा घटक असावा जो संदेश आहे तर सेण्डर आणि रिसिव्हर त्यांनी माहितीची एक्सचेन्ज केली पाहिजे ठीक आहे या दोन पक्षांमधील माहितीची एक्सचेन्ज गंभीर आहे तर रिस्क कम्युनिकेशनचा हा एक मूलभूत घटक आहे जेव्हा आपण पूर अर्थक्वेक यासारख्या डिजास्टर रिस्कच्या कम्युनिकेशन विषयी बोलत असतो तेव्हा याबद्दल माहिती असली पाहिजे आता जेव्हा ते कम्युनिकेशन करीत आहेत माहितीची एक्सचेन्ज करीत आहेत दोन पक्ष सेण्डर आणि रिसिव्हर ते माहितीची एक्सचेन्ज करीत आहेत परंतु काय कोणत्या प्रकारची माहिती जेव्हा आपण रिस्क कम्युनिकेशन बद्दल बोलत असता त्यांनी कोणत्या प्रकारची माहिती शेअर करावी एक्सचेन्ज करावी शहराचा हा काही चर्चेचा विषय आहे की काही गप्पांसारखे किंवा फक्त दैनंदिन जीवनात ते एकमेकांशी शेअर करू इच्छित जसे सहकारी किंवा शेजारी किंवा काही सहकारी सहकारी विद्यार्थी किंवा ते माझ्याविषयी हेअरकट आहेत मला कसे चांगले दिसेल ते त्यापैकी आहे की ते कसे शिजवायचे काय शिजवायचे आणि किंवा सिंगापूर किंवा स्वीडन किंवा स्वित्झर्लंडला जाण्याची माझी योजना आहे तर ते कोणत्या प्रकारची माहिती शेअर करतात हे ठीक आहे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे म्हणून जेव्हा आम्ही सेण्डर आणि रिसिव्हर्स यांच्यात बोलत असतो तेव्हा माहितीची एक्सचेन्ज करणे त्यांना आपल्या हेअर स्टाईल बद्दल आपल्या प्रवासाच्या योजनेबद्दल किंवा आपल्या रोजंदर्भातील जीवनाबद्दल रस नसलेल्या रिस्कच्या कम्युनिकेशन विषयी काहीही माहिती नसते ही हृदयाची समस्या असू शकते ही भूगर्भातील आर्सेनिक कन्टामिनेशन असू शकते आणि यामुळे कर्करोग लोकांना कारणीभूत ठरू शकतो किंवा ते पूर संबंधित समस्या असू शकते किंवा हे अनेक लोकांप्रमाणे आनुवंशिकरित्या सुधारित अन्न असू शकते आणि आजकाल अनुवांशिकरित्या सुधारित अन्नास सामोरे जाऊ शकते आणि ते आहेत 2011 मध्ये झालेल्या अर्थक्वेक आणि त्सुनामी मध्ये आरोग्यासंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतील किंवा फुकुशिमा न्युक्लिअर प्लांट उध्वस्त झाला आणि न्युक्लिअर अपघात झाला तर आम्ही खरोखरच आमच्याकडे सेण्डर आहोत आणि ते संदेश रिसिव्हरंकडे पाठवित आहेत आणि त्यांच्याकडे एक संदेश आहे आणि त्यांच्याकडे माहितीची एक्सचेन्ज आहे आणि माहितीची एक्सचेन्ज रिस्कदायक आहे परंतु जेव्हा सेण्डर माहिती पाठवित असतात तेव्हा ते रिसीव्हर्सना माहिती पाठवतात एक हेतू आहे हा हेतू काय आहे हे आपल्याला माहिती आहे का त्यांना काय करायचे आहे जर सेण्डर हे माहिती रिसिव्हर पाठवित असेल तर त्याचा आपणास रिस्क आहे त्या कम्युनिकेशनबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा त्याचा हेतू असतो सेण्डर रिसीव्हरचे मन ठीक करू इच्छितो त्याचे मत बदलू शकतो समज बदलू शकतो आणि वर्तन बदलू इच्छितो म्हणून एकदा सेण्डर एकदा की रिसिव्हरचे दृष्टीकोन भिन्न असेल भिन्न वर्तन असेल भिन्न दृष्टीकोन असेल तर एकदा त्यांच्याशी यशस्वीरित्या संवाद साधला जाईल तर ही केवळ माहितीच्या एक्सचेन्जीचीच गोष्ट नाही परंतु सेण्डराला रिसिव्हरवर प्रभाव पडायचा आहे म्हणून हे माहितीपूर्ण एक्सचेन्ज सेण्डर आणि रिसिव्हरं मधील माहितीच्या उद्देशाने एक्सचेन्ज आहे म्हणून मास मीडिया सारख्या माध्यमाप्रमाणे जेव्हा ते आपल्याला जाहिरात देतात तेव्हा ते आपल्याला बदलू इच्छित आहेत ते आपले मत बदलू इच्छित आहेत त्यांना प्रत्येक बाबतीत आपल्याला प्रत्येक प्रकारे कव्हर करायचे आहेत ते आपल्याला ब्रेन वॉश करू इच्छित आहेत हा घोषवाक्य अगदी स्पष्ट आहे हेतू अगदी स्पष्ट आहे तुमच्या निर्णयावर तुम्ही प्रभाव पडावा अशी माझी इच्छा आहे असे नाही की मी गप्पांसारखे बोलत आहे किंवा आपण माझे ऐकत नाही किंवा आम्ही काहीही बोलत आहोत नाही डिजास्टर रिस्कच्या कम्युनिकेशन मध्ये मी आपल्याशी कम्युनिकेशन करीत आहे कारण माझे एक कारण आहे एक हेतू आहे आणि हेतू स्पष्ट आहे की मला आपले मत ठीक करायचे आहे म्हणून जेव्हा मी असे म्हणतो की मला तुला काय बदलायचे आहे ते काय आहे रिस्कबद्दलची आपली धारणा आणि मी सज्जतेबद्दल आपली दृष्टीकोन बदलू इच्छितो समजा जर एखादे स्थानांतरण झाले असेल तर मी प्रथम सांगतो की तुम्हाला रिस्क आहे कारण सायक्लॉन येणार आहे आणि तुम्हाला तेथून बाहेर काढणे आवश्यक आहे तर प्रथम मला हे सांगण्याची गरज आहे की सायक्लॉन येत आहे आणि ते सत्य आहे आणि मला आपला निर्णय बदलावायचा आहे आणि मग मी इच्छित आहे की आपण त्या ठिकाणाहून बाहेर पडाल म्हणून डिजास्टर रिस्क कम्युनिकेशनत माहितीच्या उद्देशाने एक्सचेन्ज करणे फार महत्वाचे आहे आता माहितीच्या उद्देशाने किंवा हेतूपूर्ण माहितीची एक्सचेन्ज ते आवाजापासून बरेच वेगळे आहेत जेव्हा आम्ही संदेश ठीक म्हणतो अशा वेळी एखादा रिसिव्हर किंवा माहिती देणारा हेतू दर्शवितो की लक्षित प्रेक्षकांसमोर आणण्याचा त्यांचा हेतू आहे जसे की आपण चमच्याने खावे अशी माझी इच्छा आहे आपण आपले मन ठीक करावे असे मला वाटते फक्त मी तुम्हाला ब्रेनवॉश करू इच्छितो मला वाटते की आपण योग्य असे करावे यामुळे आपला समज किंवा सेण्डराची प्रतिमा बदलू शकते तर परपॉसफूल माहितीची एक्सचेन्ज म्हणून एक सेण्डर तेथे आहे आणि त्याने तो किंवा ती त्या मार्गाने रिसिव्हरचे मन बदलू इच्छित आहे त्यांना रिस्क तत्परतेबद्दलची त्यांची दृष्टीकोन समजली मूलत रिस्क कम्युनिकेशन प्रामुख्याने एखाद्या प्रकारच्या रिस्कबद्दल माहितीच्या उद्देशाने एक्सचेंज म्हणून परिभाषित केले जाते आमच्या संदर्भात हे डिजास्टर रिस्कबद्दल अधिक आहे परंतु हे आरोग्यासाठी रिस्क असू शकते पर्यावरणाचा रिस्क असू शकतो इंटरेस्टेड असणार्या पक्षांमध्ये हे इतर रिस्क असू शकते तर तेथे दोन इच्छुक पक्ष आहेत एक सेण्डर आहे आणि दुसरा रिसिव्हर आहे त्यांच्यावर परिणाम झाला आहे विशिष्ट डिजास्टरमुळे किंवा विशिष्ट रिस्कवर परिणाम झाला आहे आणि त्यांच्याकडे माहितीची एक्सचेन्ज आहे माहितीचा उद्देशपूर्ण एक्सचेन्ज आहे आणि सेण्डर रिसिव्हरचे मन ठीक करू इच्छित आहे आता हे आहे रिस्क कम्युनिकेशनच्या बर्याच डेफिनेशन आहेत अर्थातच आपल्याकडे असलेल्या बऱ्याच संख्येच्या डेफिनेशन आहेत परंतु फक्त सरलीकरणासाठी आपण आपल्या दृष्टीने अधिक संबंधित असलेल्या गोष्टी घेऊ शकतो आणि येथे आम्ही हे अभ्यासक कोवेल्लो व्हॉन स्लोव्हिक आणि इतरांनी दिले आणि ते असे म्हणत आहेत की इंटरेस्टेड असणार्या पक्षांमधील आरोग्याबद्दल आणि पर्यावरणास रिस्क विषयी माहितीची एक्सचेन्ज करणे ही रिस्क कम्युनिकेशनची डेफिनेशन आहे आमच्या बाबतीत जसे मी म्हटले आहे की हे केवळ पर्यावरणीय रिस्क किंवा आरोग्याचा रिस्क नाही तर डिजास्टरचा रिस्क देखील आहे विशेष म्हणजे रिस्क कम्युनिकेशन ही पक्षांमधील माहिती पोहोचविणे किंवा प्रसारित करणे होय तर हे दोन पक्षांमधील काही अर्थपूर्ण माहिती पोहोचविण्याचे कार्य आहे परंतु जेव्हा आम्ही याबद्दल बोलत असतो की ते हेतुपुरस्सर माहितीची एक्सचेन्ज करतात ठीक आहे ते हे करीत आहेत सेण्डर आणि रिसिव्हर ते कशाबद्दल बोलत आहेत माहितीच्या एक्सचेन्जीची कोणती सामग्री आहे जी आम्हाला देखील जाणून घ्यायची आवड आहे रिस्क कम्युनिकेशनमध्ये परंतु ते खरोखर कशाबद्दल बोलत आहेत चला पाहूया जेव्हा आपण रिस्क बद्दल बोलत असतो तेव्हा रिस्क हा एक मजेदार शब्द आहे अतिशय मजेदार शब्द आहे लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की कोणास रिस्क आहे कोणत्या इकोसिस्टममध्ये अडथळा येईल जेव्हा आपण असे म्हणत आहात की या शहराच्या अर्थक्वेकामुळे आपणास पुराचा रिस्क आहे आणि आपण आपल्यावर विश्वास ठेवू इच्छित नाही ते म्हणाले की तुम्हाला काय म्हणायचे आहे की मी खरं आहे कोण आहे मी ठीक आहे तू कोण आहेस तर आपण हे निश्चित केले पाहिजे की हे कोण आणि कोणत्या अंमलबजावणीमुळे आणि या लोकांना प्रभावित होईल आवडते म्हणूनच रिस्कबद्दल लोकांचे मत भिन्न असते म्हणूनच हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे जसे की 1957 पासून आमच्या गावात खुनाची घटना घडली नसल्याची एखादी बातमी असल्यास ही बातमी असू शकते फक्त ही बातमी किंवा रिस्क या कल्पनेची कल्पना आहे लोकांचे मत भिन्न आहे प्रथम व्यक्ती आपण मध्यभागी पाहिले तर याकडे पाहण्याच्या आशावादाची डेफिनेशन आम्ही कायमचे सुरक्षित आहोत ठीक आहे म्हणूनच त्याचा असा विश्वास आहे की आम्ही कायमचे सुरक्षित आहोत कारण 1957 पासून आमच्या गावात हत्या झालेली नाही म्हणून आम्ही पुरेसे सुरक्षित आहोत असे मानण्यास पुरेसे आहे परंतु दुसरीकडे निराशावादी विचार करतो की आपण करीत आहोत याचा अर्थ असा आहे की येथे काहीतरी येत आहे कदाचित पुढे आहे तर ते अत्यंत नकारात्मक मार्गाने पहात आहेत तर उत्तेजक तेथे आहे समान परंतु दोन लोकांमध्ये उत्तेजनाच्या घटनेचे दोन भिन्न दृष्टीकोन किंवा अर्थ आहेत त्याचप्रमाणे रिस्क असल्यास लोकांच्या विचार करण्याच्या भिन्न पध्दतीची भिन्न मानसिकता असते इथे या चित्रात हे पहा ठीक आहे ही बोट रिस्कदायक असल्याचे आपण पाहू शकता परंतु दुसऱ्या टोकावरील व्यक्तीला वाटते की आम्ही सुरक्षित नाही तो त्याच बोटीमध्ये आहे परंतु त्याला असे वाटते की ठीक आहे मला रिस्क नाही कारण होल माझ्या बाजूने नाही दुसर्या टोकाला आहे म्हणून जर काही घडले तर मी उघड होणार नाही माझ्यावर परिणाम होणार नाही तर कोणावर प्रभाव पडेल लोकांवर काय परिणाम होईल हे खूप महत्वाचे आहे म्हणून जेव्हा आम्ही असे सांगत असतो की माहितीची एक्सचेन्ज त्यातील सामग्रीचा अर्थ काय आहे त्यांनी कोणत्या प्रकारच्या सामग्रीवर चर्चा केली पाहिजे अर्थातच ते रिस्कबद्दल बोलत आहेत परंतु ते कोणत्या धोक्याच्या घटकाबद्दल बोलत आहेत तर आम्ही बोलत आहोत तर किती लोक आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की आम्ही बोलत होतो की अर्थक्वेक येणार आहे आपल्या शहरांमध्ये पूर येत आहे परंतु मला हे जाणून घ्यायचे आहे की आपल्यातील किती लोक त्या प्रभावित होतील आपण सायक्लॉनाचा इशारा दिला असल्यास लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की हे संपूर्ण शहर प्रभावित होईल किंवा हे एखाद्या विशिष्ट शेजार किंवा विशिष्ट प्रभागास प्रभावित होईल एखाद्या वस्तीला एखाद्या शहरात खेड्यात एखाद्या भागात प्रांत म्हणूनच त्यापैकी किती प्रभावित होतील हे लोकांना सांगणे फार महत्वाचे आहे जेव्हा आपण रिस्क कम्युनिकेशन करीत असता येथे एक अतिशय मनोरंजक डेटा आहे अतिशय मनोरंजक डेटा अर्थात हे डिजास्टरशी संबंधित नाही परंतु असे म्हणत आहे की अमेरिकेत एचआयव्ही ग्रस्त 8 पैकी 1 त्यांना माहित नाही त्यांना संसर्ग आहे हे त्यांना ठाऊक नाही तर आपण यावर विश्वास ठेवू शकता तर एचआयव्हीने ग्रस्त 8 पैकी 1 जण त्यांना संसर्गग्रस्त असल्याची माहिती नाही तर किती लोक प्रभावित होतील महत्त्वपूर्ण संदेश रिस्क कम्युनिकेशनस किती प्रमाणात पुरवावे आणि फक्त किती लोकांना किंवा किती प्रमाणात लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की हे मला कसे प्रतिबंधित करते हे किती प्रमाणात चालू राहील जसे की ती धूम्रपान करीत आहे तसेच मी उदाहरणे देत आहे फक्त डिजास्टरच्या संदर्भातच नाही तर ती मदत करेल आम्हाला रिस्क आणि रिस्क कम्युनिकेशन समजून घेण्यासाठी विस्तृत दृष्टीकोन समजण्यासाठी तर ती धूम्रपान करत आहे तर कदाचित आम्ही तिला धूम्रपान न करण्यापासून परावृत्त करू आता प्रश्न असा आहे की जेव्हा आपण धूम्रपान सोडण्यास कठोरपणे संवाद साधत असता तेव्हा तिचा असा समज होता की ठीक आहे मला असे बरेच लोक माहित आहेत जे धूम्रपान करतात परंतु ते बरे आहेत पण मला असे बरेच लोक माहित आहेत जे धूम्रपान न करणारे असतील परंतु त्यांना कर्करोगाचा त्रास आहे म्हणूनच हे आवश्यक नाही की केवळ धूम्रपान करणार्यांनाच कर्करोगाचा त्रास होईल परंतु जे लोक नॉनस्मोकर आहेत त्यांनाही कर्करोगाचा अधिकार आहे तर लोक हा डेटा कसा घेतात ही वस्तुस्थिती आणि त्यांचे स्पष्टीकरण करणे हा एक गंभीर प्रश्न आहे म्हणून जेव्हा आपण रिस्क कम्युनिकेशन करीत असता तेव्हा आपणास किती प्रमाणात संकटे येण्यास अडचणी येतील हे सांगणे फार महत्वाचे आहे तर त्यांना कसे काम दिले जाईल आणि नुकसान किती आणि किती काळ चालू राहील हे महत्वाचे आहे या व्यंगचित्रात आपण पाहू शकता की रेडिएशनच्या मुद्द्यांविषयी बोलणे जे आपल्या नागरिकाला जे काही विकिरण मिळत आहे ते एक्स रेशिवाय नाही तर कुणीतरी फुकुशिमा किंवा इतर न्युक्लेअर अपघाताबद्दल बोलत असेल आणि त्यांना रेडिएशनच्या परिणामाबद्दल काळजी वाटेल आणि म्हणूनच हे सरकारी लोक कार्टूनमध्ये जपानचे सरकारी लोक असे म्हणाले आहेत की रेडिएशन ज्या पद्धतीने लोक उघडकीस आले आहेत त्यापेक्षा कमी आहे एक्स रे घेत आहेत तर अशाच प्रकारे रिस्कबद्दल लोकांचा दृष्टीकोन भिन्न असतो म्हणून रिस्क कम्युनिकेशनच्या बाबतीत मी म्हटल्याप्रमाणे रिस्क कम्युनिकेशन ही इंटरेस्टेड असणार्या पक्षांमधील आरोग्याबद्दल किंवा पर्यावरणाच्या रिस्कबद्दल उद्दीष्टपूर्ण माहितीची एक्सचेन्ज म्हणून परिभाषित केले जाते विशेषत पक्षांमधील माहिती पोहचविणे प्रसारित करणे हे काय कार्य आहे एक म्हणजे ते काय बोलतील हे एक पातळी पातळी आहे ही रिस्कची पातळी आहे लोक किती प्रमाणात प्रभावित होतील आणि रिस्कचे महत्त्व आणि अर्थ महत्त्वपूर्ण सामग्री आहे परंतु हे पुरेसे आहे की जर आपण त्यांना फक्त किती रिस्क उद्भवणार आहे आणि कोणत्या रिस्क मध्ये त्यांचा सामना करावा लागतो हे सांगू तर रिस्क कम्युनिकेशनत ही पुरेशी माहिती आहे का नाही मुळात नाही का नाही जेव्हा आम्ही असे म्हणत असतो की आपल्याकडे रिस्क अनॅलिसिस आणि रिस्क समज आहेत तेव्हा आणखी एक प्रश्न रिस्क म्यानेजमेंटाकडे पहात आहे तर याकडे लक्ष द्या हे कदाचित काही सायन्टिफिक पैलू रिस्क अनॅलिसिसचा भाग करीत आहेत परंतु लोकांचे स्वतःचे मत आहे कारण मी असे उदाहरण दिले की लोक वेगवेगळ्या रिस्क वेगवेगळ्या प्रकारे कसे वर्णन करतात परंतु हे देखील की आपण फक्त कान ठेवले तर ही रिस्क कमी होण्यास मदत होऊ शकते म्हणूनच या महत्वाच्या माहिती आहेत म्हणून जेव्हा आपण त्या लोकांबद्दल बोलत आहोत ज्या आपल्याला रिस्क आहे असे समजा आम्ही त्यांना सांगत आहोत की अर्थक्वेक आहे परंतु रिस्क कम्युनिकेशन आहे फक्त तेच या रिस्क किंवा हझार्ड बद्दल सांगतात हे पुरेसे नाही आपण त्यांना हे देखील सांगायला हवे की ते काय करू शकतात स्वतःचे रक्षण करण्यासाठी काय उपाययोजना कृती सज्जता घेऊ शकतात म्हणून जर अर्थक्वेक झाला तर ते स्वतःचे संरक्षण करण्यासाठी डेस्क किंवा फर्निचरच्या खाली जाऊ शकतात तर ते हे कसे करू शकतात हे फक्त एक साधे उदाहरण आहे आणि लोकांना हा संदेश द्यावा त्सुनामी असल्यास आम्ही लोकांना सांगतो की ठीक आहे त्सुनामी येणार आहे परंतु ही माहिती पुरेशी नसेल तर ती अपूर्ण माहिती आहे आम्ही त्यांना हे देखील सांगायला हवे की जर ते यासारख्या एखाद्या उच्च स्थानावर गेले तर ते ठीक आहे हे दर्शवित आहेत आपण स्वत ला ठीक करण्यासाठी एखाद्या उच्च स्थानावर जाऊ शकता म्हणून रिस्क कम्युनिकेशने ही दोन पक्षांमधील चर्चा करण्याविषयी असलेली सामग्री ही रिस्कची पातळी ठीक आणि महत्त्व आणि रिस्कचा अर्थ आहे आणि रिस्कचे म्यानेजमेंट आणि नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने घेतलेल्या निर्णय कृती आणि धोरणांविषयी देखील आहे तर हे 3 घटक रिस्क कम्युनिकेशनचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत आता आम्ही रिस्क कम्युनिकेशन डेफिनेशन आणि मूळ कल्पनांबद्दल चर्चा करीत आहोत रिस्क कम्युनिकेशनची उद्दीष्टे कोणती आहेत रिस्क कम्युनिकेशनतून आपल्याला खरोखर काय प्राप्त करायचे आहे ते पाहू या येथे आपल्याकडे सेण्डर आणि रिसिव्हर आहे आणि सेण्डराला रिसीव्हरला हक्क संदेश पाठवायचा असतो म्हणून तो कोडिंग आणि डिकोडिंगद्वारे पाठविला जाऊ शकतो आम्ही या पैलूवर नंतर दुसर्या डेफिनेशननात चर्चा करू शकतो परंतु हे किमान एक तरी वेगवेगळ्या चॅनेलद्वारे बोलणे लेखन ग्राफिक्स व्हिडिओद्वारे पाठविले पाहिजे आणि या प्रक्रियेत कोडिंग आणि डिकोडिंगचा सहभाग आहे असो महत्त्वाचे म्हणजे जेव्हा सेण्डर हे सांगू इच्छित असेल की मला तुमच्याशी कम्युनिकेशन करायचे आहे तर जर सेण्डर 6 म्हणत असेल आणि रिसीव्हर 9 प्राप्त करत असेल तर ते भिन्न आहे चला असे म्हणायचे आहे की सेण्डर 5 पाठवित आहे हे असे म्हणायचे आहे की हे 5 कोड आहे आणि रिसिव्हरने एस म्हणून डीकोड केले तर मी काय म्हणतो सेण्डराद्वारे मी काय म्हणतो आणि जो मला समजतो तो रिस्क कम्युनिकेशनत महत्त्वपूर्ण आहे जर मी 6 पाठवित आहे आणि आपण त्यास 9 मानत असाल तर मी 5 पाठवत आहे आणि आपण S म्हणून विचार करत असाल तर ते योग्य होणार नाही ते चालणार नाही जेव्हा आम्ही कोडिंग करीत आहोत मला तुम्हाला झाड म्हणायचे असेल तर कोडिंग म्हणजे झाडाप्रमाणे समजले पाहिजे तर कोडिंग आणि डीकोडिंगनंतर सेण्डराकडून रिसिव्हर संदेश पाठविणे समान अर्थ असावे मला काय म्हणायचे आहे आणि जे मला समजले आहे ते समान असले पाहिजे प्रभावी रिस्क कम्युनिकेशनमध्ये हा घटक असावा इथं आपण या अतिशय मनोरंजक व्यंगचित्रांकडे पाहत आहात म्हणत आहे की ही महिला या व्यक्तीला विचारत आहे की आपल्याकडे फक्त 40 छत्री का आहे ही व्यक्ती उत्तर देत आहे कारण मला आज लवकर इशारा मिळाला आहे आणि मी असे म्हणतो आहे की 40 पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच माझ्या छत्रीपैकी केवळ 40 आच्छादित आहे तर हे इतके मनोरंजक आहे म्हणून सेण्डरास काय करायचे आहे आणि रिसिव्हर काय बोलत आहे ते पूर्णपणे भिन्न आहे जरी ते समान आहेत ते समान आहेत किंवा जर या महिलेला काही आव्हाने असतील तर शारीरिक आव्हाने धोक्यात आली आहेत कारण आग लागलेली आहे आणि आता आपण त्याला म्हणत आहात की पायऱ्या वापरु नका कारण ती आगीत आहे मग तिला म्हणायचं आहे की मी आता आत्महत्या करावी का तर रिस्क कम्युनिकेशनच्या उद्दीष्टांच्या बाबतीत एक महत्त्वाचे उद्दीष्ट हे आहे की हे सुनिश्चित करणे आहे की संदेशामधील सर्व रिसिव्हर त्यांना प्राप्त झालेल्या संदेशाचा अर्थ समजून घेण्यास आणि डीकोड करण्यास सक्षम व सक्षम आहेत म्हणून जेव्हा सेण्डर रिसीव्हरला संदेश पाठवत असतात तेव्हा त्यांनी सेण्डराने ओके पाठविलेला अर्थ समजून घेण्यास आणि डीकोडिफाय करण्यास सक्षम असावे संदेश अगदी स्पष्ट असावा आणि दुसरा उद्देश असा आहे की जेव्हा सेण्डर रिसिव्हर एखाद्या विशिष्ट रिस्कबद्दल किंवा काही प्रकारचे सज्जता संदेशाबद्दल काही संदेश पाठवू इच्छित असेल त्याला त्या व्यक्तीचा दृष्टीकोन बदलू इच्छित आहे ठीक आहे वृत्ती बदलणे ही रिस्क कम्युनिकेशनचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे म्हणून सेण्डर जेव्हा माहिती पाठवत असतात तेव्हा त्याला पाहिजे असते की त्याने किंवा तिचा संदेश रिसिव्हरचे विचार बदलण्याची इच्छा आहे आणि संदेश प्राप्त करणाऱ्याना विशिष्ट कारणास्तव किंवा त्यांच्या वर्गाशी संबंधित विशिष्ट वर्तन आणि त्यांचे वर्तन बदलण्यासाठी त्यांची मनोवृत्ती बदलण्याची इच्छा आहे आणखी एक महत्त्वाचा पैलू जेव्हा सेण्डर रिसीव्हरला माहिती पाठवितो तेव्हा रिसिव्हर त्यांना जे काही समजते त्याबद्दल प्रतिक्रिया पाठविण्यास सक्षम असेल प्रश्न काय आहेत सेण्डरास त्यांची चिंता काय आहे म्हणून ते अधिक डेमोक्रॅटिक पारस्परिक प्रक्रियेत असले पाहिजे जसे आपण एका कळस किंवा आमच्या एखाद्या गावात फक्त आमच्या सभेत आपले प्रश्न वाटून घेऊ शकतो म्हणूनच रिस्कच्या कम्युनिकेशनचा उद्देश डिजास्टर रिस्क कम्युनिकेशनचा मुख्य घटक म्हणजे रिस्कच्या मुद्द्यांवरील तर्कसंगत प्रवचनाची अट प्रदान करणे जेणेकरून सर्व बाधित पक्ष संघर्ष निराकरणासाठी प्रभावी आणि डेमोक्रॅटिक पद्धतीने भाग घेऊ शकतात आपल्याकडे भिन्न मते असल्यास आपण शेअर करू शकता आणि आपण हा संघर्ष सोडवू शकता आणि एकमत किंवा सहमत झालेल्या निर्णयामध्ये येऊ शकता म्हणूनच आजच्या डेफिनेशननासाठी या डेफिनेशननासाठी त्यामुळे तुमचे मनापासून आभार